बेसिक कन्सेप्ट ऑफ टेस्टिंग या व्याखानामध्ये आपले स्वागत आहे मागच्या व्याख्यानांमध्ये आपण ज्याची चर्चा करीत होतो त्यापासून पुढे जाऊ मागील व्याखानात आपण टेस्टिंग चे विविध स्तर आणि काही मूलभूत संकल्पना पाहिल्या आपण टेस्टिंग वर तपशीलवर चर्चा करण्यापूर्वी ज्या मूलभूत संकल्पनांची आपण चर्चा करीत होतो त्यासह पुढे जाऊ मागील व्याखानात आपण पेस्टीसाइड इफेक्ट या अत्यंत महत्वाच्या संकल्पनेवर चर्चा करण्यास सुरुवात केली आम्ही असे म्हणत होतो की शेतकरांच्या कीटकनाशकाच्या वापरामध्ये आणि सॉफ्टवेअरच्या टेस्टिंग टेक्नॉलॉजीज् मध्ये चांगली समानता आहे आम्ही म्हणालो की जेव्हा पिकावर बग्स येथे अर्थ लहान कीटक आक्रमण करतात तेव्हा शेतकरी कीटकनाशके वापरतात आणि बग्स मरतात परंतु नंतर जे बग्स वाचतात ते आता या कीटकनाशकाच्या प्रभावाला जुमानत नाहीत आणि ते कीटकनाशक आता प्रभावी ठरणार नाही त्या बग्स साठी आता इतर प्रकारच्या कीटकनाशकांची गरज भासू शकेल जसे आम्ही म्हणत होतो की येथे अनेक टेस्टिंग टेक्नॉलॉजीज् आहेत डझनभर ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स आहेत आणि कदाचित दोन डझनहून अधिक व्हाइट बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स आहेत तसेच रिव्यू सिम्युलेशन आणि इतर काही बग रिमूव्हल टेक्निक्स देखील आहेत रिव्यू सिम्युलेशन ब्लॅक बॉक्स टेस्टिंग व्हाइट बॉक्स टेस्टिंग यूनिट इंटिग्रेशनसिस्टिम टेस्टिंग यापैकी प्रत्येक प्रकाराचा आपण बग रिमूव्हल फिल्टर म्हणून विचार करू शकतो मी वेगवेगळे फिल्टर दर्शवण्यासाठी विविध प्रकारच्या बग रिमूव्हल टेक्निक्स ना भिन्न रंगांनी रंगविले आहे म्हणजेच ते फिल्टर काही प्रकारच्या बग्स विरूद्धच प्रभावी आहेत तर येथे पहा सुरुवातीला काही बग्स होत्या आणि नंतर आपण बग डिटेक्शन टेक्निक्स वापरले कदाचित रिव्यू मग त्या बग्स कमी झाल्या आहेत परंतु काही जिवंत राहिल्या आहेत ज्या बग्स एका विशिष्ट फिल्टरमधून वाचल्या आहेत त्यांच्यासाठी त्याच फिल्टरचा पुढील प्रयोग फारसा प्रभावी ठरत नाही बग रिमूव्हल टेक्निक्स मधून वाचलेल्या बग्स त्याच टेक्निक्स च्या पुढील प्रयोगांद्वारे शोधल्या जाऊ शकत नाहीत ही एक मूलभूत संकल्पना आहे जेव्हा आपण दोषांचे निराकरण करतो आणि जेव्हा आपण सॉफ्टवेअरमध्ये बदल करतो तेव्हा नवीन प्रकारचे बग्स येऊ शकतात प्रत्येक फिल्टर नंतर काही बग् काढून टाकले जातात आणि नवीन बग तयार होऊ शकतात नंतर आपण भिन्न प्रकारचे फिल्टर वापरतो आणि या फिल्टरमधून बचावलेल्या बग्स त्याच फिल्टरच्या पुढील प्रयोगांद्वारे हटविल्या जाणार नाहीत आपण नवीन फिल्टर किंवा नवीन बग रिमूव्हल टेक्निक् वापरत राहतो या क्षेत्रातील तज्ञ असलेल्या कॅपर्स जोन्स ने आयईईई कॉम्प्युटर 1996 मध्ये एक महत्त्वाचा पेपर प्रकाशित केला तो म्हणाला की सॉफ्टवेअरची प्रत्येक रिव्यू इन्स्पेक्शन टेस्ट स्टेप जवळजवळ 30 टक्के बग शोधू शकते आयईईई कॉम्प्यूटर 1996 मध्ये त्याचे असे निरीक्षण होते प्रत्येक बग फिल्टरमधून 70 टक्के बग्स सुटतात आता आपण एक छोटासा प्रश्न सोडवुया आपण कोणतीही बग डिटेक्शन टेक्निक वापरण्यापूर्वी 1000 बग उपस्थित असल्याचे समजू आपण 4 बग डिटेक्शन टेक्निक वापरूया आणि प्रत्येक टेक्निक 70 टक्के बग्स शोधण्यास सक्षम आहे खूप प्रभावी फिल्टर 70 टक्के बग्स काढून टाकतात आणि आपण केपर्स जोन चे बोलणे जाणतो की कोणत्याही बग डिटेक्शन टेक्निकद्वारे फक्त ३० टक्के बग्स काढून टाकल्या जाऊ शकतात परंतु इथे आपण असे मानत आहे कि प्रत्येक बग डिटेक्शन टेक्निकद्वारे ७० टक्के बग्स आढळल्या आणि काढून टाकल्या जातील आपण सर्व 4 टेक्निक्स लागू केली आणि नवीन बग्सची भर घालत नाही असे गृहीत धरले तर किती बग्स टिकून राहतील या प्रश्नाचे उत्तर देणे फार कठीण नाही आम्ही असे म्हणतो की प्रारंभी 1000 बग्स होत्या आणि प्रत्येक वेळी आपण बग फिल्टर लागू करतो तेव्हा 30 टक्के राहतात अंतिम वेळी 4 बग डिटेक्शन टेक्निक्स लागू झाल्यानंतर 1000 0 3 4 अंदाजे 81 बग्स टिकून राहतील आता आपण पुढील संकल्पनांवर विचार करण्यापूर्वी मागील दोन सत्रांमध्ये काय चर्चा केली यावर आधारित एक लहान प्रश्नमंजूषा घेऊ आपण येथे एक वॉटर फॉल मॉडेल ईटरेटिव्ह वॉटर फॉल मॉडेल दाखविले आहे आणि प्रश्न असा आहे की कोणत्या टप्प्यात वेरिफिकेशन ऍक्टिव्हिटीज राबविल्या जातात या प्रश्नाचे उत्तर असे आहे की वेरिफिकेशन रिक्वायरमेंट एनालिसिस डिझाइन आणि कोडिंग या सर्व टप्प्यामध्ये केले जाते मागील टप्प्याशी ते सुसंगत आहे का नाही तपासण्यासाठी वेरिफिकेशन केले जाते वॉटर फॉल मॉडेलमध्ये टेस्टिंग केव्हा केले जाते टेस्टिंग दोन प्रकारचे आहे पहिले युनिट टेस्टिंग जे स्वतः डेव्हलपर प्रोग्रॅमर कडून कोडिंग च्या वेळेस केले जाते आणि युनिट टेस्टिंग हे कोडिंग टप्प्यात केले जाते आणि इंटिग्रेशन सिस्टम टेस्टिंग या गोष्टी टेस्टिंगच्या टप्प्यात केल्या जातात कोडीग आणि टेस्टिंग या दोन्ही लेव्हल वर टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज केल्या जातात व्हॅलिडेशन केव्हा घेतले जाते व्हॅलिडेशन हे मूलत सिस्टम टेस्टिंग असते जेथे आपण सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन बरोबर अनुरुपता तपासण्यासाठी टेस्टींग करतो आणि हे टेस्टिंग टप्प्यात हाती घेतले जाते आता व्ही लाइफ सायकल मॉडेल कडे पाहू व्ही लाइफ सायकल मॉडेल टेस्टिंगसाठी विशेष आहे हे वॉटर फॉल मॉडेल चे एक रूप आहे परंतु हे सुरवातीचे मॉडेल्सपैकी एक असे मॉडेल होते ज्याने डेव्हलपमेंट सायकल मध्ये व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन पार पाडण्याचे महत्त्व ओळखले व्ही मॉडेल टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज संपूर्ण लाइफ सायकल मध्ये पसरलेल्या असतात जे वॉटर फॉल मॉडेल मध्ये आढळत नाही म्हणजेच डेव्हलपमेंट च्या प्रत्येक टप्प्यात टेस्टस केल्या जातात टेस्ट केसेस चे डिझाइन डेव्हलपमेंटच्या समांतर केलेले असते रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन दरम्यान आपण सिस्टम टेस्टिंग च्या क्रियांची योजना आखतो कारण आपण पाहू कि सिस्टम टेस्टींगसाठी केवळ सिस्टम च्या फंक्शनल आणि नॉन फंक्शनल डिस्क्रिप्शन ची आवश्यकता असते आणि ते रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट मध्ये उपलब्ध असते जसे रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट तयार केले जाते तशी टेस्ट केस ची प्लॅनिंग केली जाते हाय लेवल डिझाइन तयार केले जाते इंटिग्रेशन टेस्टींग ची योजना आखली जाते आणि तपशीलवार डिझाइन केल्यानुसार युनिट टेस्टींग करण्याचे नियोजित केले जाते याचा एक मुख्य फायदा म्हणजे टेस्टींग ऍक्टिव्हिटीज संपूर्ण डेव्हलपमेंट लाइफ सायकल मध्ये पसरतात जेव्हा आपण डेव्हलपमेंट स्टेज मध्ये असतो तेव्हा आपण टेस्टींग ची योजना आखतो आणि म्हणूनच टेस्टींग ऍक्टिव्हिटीज चे योग्य नियोजन केल्यामुळे कलाकृतीआर्टिफॅक्टप्रॉडक्टसॉफ्टवेअर टेस्टींग घेण्यायोग्य बनते आणि चांगल्या प्रतीची वस्तू तयार केली जाते जसे आम्ही सांगत होतो की डेव्हलपमेंट आणि संबंधित टेस्टींग ऍक्टिव्हिटी दरम्यान सिस्टमचे एनालिसिस आणि स्पेसिफिकेशन केले जाते आणि एक्सेप्टेंस टेस्टींग घेतली जाते डिझाइन दरम्यान इंटिग्रेशन टेस्टींग ची योजना आखली जाते आणि तपशीलवार डिझाइन किंवा कोडिंग दरम्यान युनिट टेस्टची योजना आखली जाते व्ही मॉडेल ची सामर्थ्ये आपण आधीच नमूद केले आहे की येथे सॉफ्टवेअर व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन या गोष्टींचे नियोजन करण्यावर संपूर्ण डेव्हलपमेंट सायकल मध्ये जोर असतो टेस्टींग ऍक्टिव्हिटीज प्लॅनिंग आणि टेस्टींग संपूर्ण लाइफ सायकल मध्ये असतात प्रत्येक वितरणीय टेस्टींग करण्यायोग्य बनविली जाते हे समजण्यास आणि वापरण्यास सुलभ आहे व्ही मॉडेल वॉटरफॉल मॉडेल चेच एक रूप आहे आणि ते स्वतः वॉटरफॉल मॉडेल च्या काही उणीवांनी ग्रस्त आहे उदाहरणार्थ ते वेगवेगळे टप्प्यांच्या समांतरतेचे समर्थन करत नाही आपण हे जाणतो कि वॉटरफॉल मॉडेल ची ती मुख्य कमतरता आहे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये स्पष्ट सीमांकन आहे आणि जेव्हा एक टप्पा थांबतो तेव्हाच पुढचा टप्पा सुरू होतो परंतु व्यावहारिक परिस्थितीत आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये समांतरता आवश्यक असते जे आपण अलीकडीच्या अज्याईल प्रोग्रामिंग सारख्या डेव्हलपमेंट मेथोडोलॉजि मध्ये पाहिले आहे व्ही मॉडेल ईटरेशन्स ला समर्थन देत नाही वास्तविकतः ईटरेटिव्ह डेव्हलपमेंट हे एक अतिशय महत्त्वाचे तत्व आहे म्हणून सॉफ्टवेअर भरपूर ईटरेशन्स करत विकसित केले जाते आणि प्रत्येक ईटरेशन प्रत्यक्षात एक लघु प्रकल्प आहे जेथे स्पेसिफिकेशन डिझाइन कोडिंग आणि टेस्टींग केले जाते प्रत्येक ईटरेशन्समध्ये टेस्टींग असते परंतु व्ही मॉडेल त्यास समर्थन देत नाही कारण ते आईटरेटिव्ह नाही त्यामुळे ते नव्याने केलेले बदल हाताळत नाही येथे सुरुवातीला रिक्वायरमेंट निश्चित केल्या जातात आणि त्या आधारे डेव्हलपमेंट केली जाते म्हणूनच येथे रिक्वायरमेंट बदलण्यासाठी फारच कमी वाव आहे आणि वॉटरफॉल मॉडेल सारखेच येथे प्रत्येक जोखीम हाताळण्यासाठी कोणतीही स्पष्ट यंत्रणा देखील नाही आता आपण पाहिले की व्ही मॉडेल प्रत्यक्षात वॉटरफॉल मॉडेल चे एक छोटेसे रूप आहे जिथे टेस्टींगला मोलाचे स्थान आहे आणि संपूर्ण लाइफ सायकल मध्ये टेस्टींग असते परंतु कोणत्या प्रकारच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट साठी व्ही मॉडेल योग्य आहे एक गोष्ट अशी की ज्या सॉफ्टवेअरला उच्च रिलायबिलिटी ची आवश्यकता असते तेथे व्ही मॉडेल ला वापरण्यास प्राधान्य दिले जाते इतर वैशिष्ट्ये देखील आहेत ज्याप्रमाणे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याची कल्पना अगोदरच असणे रिक्वायरमेंटमध्ये बदल होण्याची शक्यता नसणे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट पहिल्यांदाच सिद्ध झालेले असणे समजा आपल्याकडे एक व्हर्जन कार्यरत आहे आणि आपण फक्त एक नवीन अपडेट विकसित करणार आहोत आपल्याला माहित आहे की टेकनॉलॉजि व्यवस्थित कार्य करते आहे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट समाधानपूर्वक कार्य करते आहे आणि आपण फक्त भिन्न परिस्थितींमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहोत या परिस्थती मध्ये व्ही मॉडेल एक उत्तम मॉडेल आहे उदाहरणार्थ एम्बेडेड कंट्रोल अॅप्लिकेशन्स जिथे उच्च रिलायबिलिटी आवश्यक आहे आणि एखाद्या सॉफ्टवेअर प्रॉडक्ट ने आधीच एक पैलू डेव्हलप केला आहे आणि आपण त्यातील अगदी लहान बदलांसाठी प्रयत्न करीत आहोत मग आपण व्ही मॉडेल वापरू आपण टेस्ट केस डिझाइन टेस्ट कव्हरेज अॅनालिसिस याबद्दल सखोल माहिती पाहण्यापूर्वी टेस्टींग बद्दल आणखी काही मूलभूत संकल्पना पाहू बहुतेकदा एक प्रश्न विचारला जातो की समजा एक सॉफ्टवेअर उपलब्ध प्रक्रिया वापरुन डेव्हलप केले गेले आहे त्याचे रिव्यू केले आहे उपलब्ध टेस्टींग टेक्निक्स राबवली आहेत आणि त्यानंतर ही किती बग्स टिकू शकतात आणि यूजर्सला दिलेल्या व्हर्जनमध्ये किती बग्स असतात काही अभ्यासानुसार असा निष्कर्ष काढला आहे की सुमारे 85 टक्के बग्स काढून टाकल्या जातात ग्राहकांकडे दिलेल्या कोडमध्ये 15 बग्स राहतात आपण 85 टक्क्यांपेक्षा जास्त बग्स काढू शकत नाही का आपण 100 टक्के काढू शकत नाही का उत्तर असे आहे की 85 टक्क्यांहून अधिक बग्स काढून टाकणे खूप अवघड आणि अत्यंत महाग आहे कारण आपल्याला आणखी बरेच फिल्टर वापरावे लागतील आणि प्रत्येक फिल्टर किंवा बग डिटेक्शन टेक्निक्स प्रत्यक्षात ह्युरिस्टिक आहे 100 टक्के बग काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सर्व संभाव्य टेस्ट इनपुट वापरून पाहणे आणि व्यावहारिक परिस्थितीसाठी टेस्ट इनपुट इनफायनाइट आहेत म्हणूनच 100 टक्के बग हटविण्याची हमी शक्य नाही आणि वास्तविक परिस्थितीत सुमारे 85 टक्के बग्स काढल्या जातात जसेजसे सॉफ्टवेअर ग्राहकांद्वारे वापरले जात असते तशा बग नोंदविल्या जातात अधिक बग्स हटविल्या जातात परंतु बदलांमुळे नवीन बग्स सुद्धा नव्याने सामील होऊ शकतात आपण नंतर त्या बाबींकडे लक्ष देऊ गेल्या 30 40 वर्षांत आपल्याकडे अधिकाधिक ऑटोमेटेड टूल्स उपलब्ध झाली आहेत आपण या चित्रात पाहू शकता सुमारे 1990 च्या दशकापर्यंत टेस्ट केस डिझाइन आणि एक्झिक्युशन हे फारच मॅन्युअल होते फक्त रँडम इनपुट देत रहा आणि काय कव्हरेज आहे ते पहा आणि नंतर टेस्टर्स टेस्ट केस पास आहे की फेल हे तपासण्यासाठी विवेकबुद्धीचा वापर करत मुळात 90 च्या दशकापर्यंत टेस्टींग कमी जास्त प्रमाणात मॅन्युअल होते परंतु 1990 च्या नंतर हळूहळू टेस्ट टूल्स उदयास येऊ लागली त्यापैकी एक म्हणजे कॅप्चर आणि रीप्ले कॅप्चर आणि रीप्ले टूल्स मूलतः टेस्ट केसेस तयार करत नाहीत किंवा त्या अर्थाने ऑटोमेटिक टेस्टींग सुद्धा करत नाहीत परंतु जेव्हा टेस्टर टेस्ट केस इनपुट घेतो कॅप्चर आणि रीप्ले टूल टेस्ट इनपुट आणि निकाल कॅप्चर करतात पुढच्या वेळी जर टेस्टींग कार्यान्वित करायची असेल तर ते नुसते प्ले करेल म्हणजेच हे टेस्टर्सचे टेस्ट इनपुट मिळविते आणि नंतर पुन्हा रिप्ले करते ते टेस्ट केस डिझाईन मध्ये खरोखर मदत करत नाही किंवा टेस्ट एक्झिक्युशन योग्य आहे की चूक हे निर्णय घेण्यात मदत करत नाही मूलतः टेस्टर्स नी प्रथम टेस्ट केस चे डिझाइन करावे आणि ते पास कि फेल हे ठरवावे आणि त्या आधारे हे टूल टेस्ट इनपुट घेईल आणि टेस्ट केस उत्तीर्ण होते कि अनुत्तीर्ण याचा निर्णय घेऊ शकते ही देखील एक मोठी मदत आहे कॅप्चर आणि रीप्ले ही साधने टेस्टींग करण्यात मोठी मदत करतात हे मी विचारू शकतो का कि हे टूल्स टेस्टिंग साठी कशाप्रकारे मदत करतात तसेपण टेस्टर्स ना टेस्ट केस चे डिझाइन करावेच लागते आहे त्यांना इनपुट घ्यावाच लागत आहे टेस्ट केस उत्तीर्ण झाली की नाही हे ठरवावेच लागते आहे मग "कॅप्चर आणि रीप्ले" टूल्स टेस्टींग करण्यात कशाप्रकारे मदत करतात या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी एक वस्तूस्थिती सांगू इच्छितो कोणत्याही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये एकच टेस्ट केस शेकडो किंवा हजारो वेळा अंमलात आणली जाते कारण आहे रिग्रेशन समजा आपण काही टेस्ट केसेस एक्झिक्युट करतो आणि नंतर सॉफ्टवेअरमध्ये काही बदल केले आत्ता सॉफ्टवेअरचे ते सर्व भाग जे पूर्वी व्यवस्थित चालत होते ते आत्ता देखील ठीक आहेत की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला उत्तीर्ण झालेल्या भागांची टेस्टींग करणे आवश्यक असते स्क्रिप्टिंग टूल्स नावाची आणखी एक टेस्टिंग टूल्स ची कॅटेगरी आहे स्क्रिप्टिंग टूल्समध्ये टेस्ट केसेस प्रत्यक्षात लहान प्रोग्राम असतात टेस्टर्स विचारपूर्वक टेस्ट केसेस प्रोग्राम च्या रूपात लिहितात या लहान स्क्रिप्ट्स चालविल्या जातात आणि सॉफ्टवेयर चे टेस्टींग केले जाते या पद्धतीचे "कॅप्चर आणि रीप्ले" पद्धतीपेक्षा काही अधिक फायदे आहेत कारण स्क्रिप्टिंग टेस्ट केसेस पुन्हा पुन्हा वापरण्यायोग्य आहेत "कॅप्चर आणि रीप्ले" पद्धतीमध्ये जर एखादे वैशिष्ट्य किंवा अगर एखादा इनपुट थोडासा बदलला तर संपूर्ण टेस्ट केस निरुपयोगी होते परंतु स्क्रिप्ट मध्ये जरी एखादा बदल केला तरी तीच टेस्ट केस पुन्हा वापरण्यायोग्य असते स्क्रिप्टिंग बेस्ड टूल्स पुन्हा वापरण्यायोग्य असतात सुरुवातीला स्क्रिप्ट लिहिण्यास जरी अधिक वेळ लागत असला तरीही ते पुन्हा पुन्हा वापरण्यायोग्य टेस्ट केस ची निर्मिती करतात टेस्टींग टूल्स च्या या प्रमुख २ कॅटेगरीज आहेत स्क्रिप्टिंग बेस्ड टेस्टींग टूल्स आणि कॅप्चर आणि रीप्ले टूल्स १९९० २००० मध्ये विकसित झाली आणि हळूहळू आपल्याकडे अधिकाधिक टूल्स दिसू लागली आहेत उदाहरणार्थ मॉडल बेस्ड टेस्टींग टूल्स नी काही प्रोग्राम मॉडेल केले आहेत कंट्रोल फ्लो ग्राफ डिपेन्डन्सी ग्राफ इत्यादी आपण नंतर या कोर्समध्ये ही टूल्स पाहण्याचा प्रयत्न करू स्क्रिप्टिंग आणि "कॅप्चर आणि रीप्ले" ही टूल्स प्रथम आणि इतर टूल्स नंतर पाहू आता आपण फाल्ट मॉडेल या मूलभूत संकल्पनेची चर्चा करूया वास्तविकतः जेव्हा एखादा प्रोग्राम डेव्हलप केला जातो तेव्हा त्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे दोष आढळतात उदाहरणार्थ एक प्रकारचा फॉल्ट हा "अल्गोरिदम मेक फॉल्ट" असू शकतो प्रोग्रामरने अल्गोरिदमचा गैरसमज केला परंतु त्याचा कोड सिंटॅक्टिकली योग्य होता म्हणजेच त्याला खरोखर काय करायचे आहे हे त्याने कोडे मध्ये व्यवस्थित लिहिले परंतु त्याने अल्गोरिदमचा गैरसमज केला कदाचित क्रमवारी लावणारे अल्गोरिदम इनपुट स्पेस च्या काही भागातील संख्या योग्यरित्या वर्गीकृत करीत नाही दुसरा प्रकार आहे "प्रोग्रॅमिंग बग" जेथे प्रोग्रॅमर काही व्हेरिएबल्स ची अदलाबदली करतो एक्सप्रेशनमध्ये आय वापरण्याऐवजी के वापरले किंवा कदाचित त्याने लूप कंडिशन्स योग्यरित्या लिहिल्या नाहीत वगैरे आपण कल्पना करू शकतो की प्रत्यक्षात अनेक प्रकारचे फॉल्ट आहेत आणि त्यांच्या प्रकारांची संख्या देखील खूप मोठी असू शकते कारण प्रोग्रामर कोड लिहिताना अनेक प्रकारच्या चुका करू शकतो काही वेगवेगळ्या प्रकारचे फॉल्ट खुद्द प्रोग्रामरद्वारे उदयास येतात प्रोग्राम कोणत्या प्रकारचा आहे यावर अवलंबून विशिष्ट प्रकारचे दोष नाकारले जाऊ शकतात उदाहरणार्थ जर प्रोग्राम कोणतीही फायल वापरत नसेल तर फाइल संबंधित समस्यांस नकार दिला जाऊ शकतो जर प्रोग्राम नेटवर्क वापरत नाही तर कम्युनिकेशन संबंधित समस्यांना नाकारले जाऊ शकते वगैरे जर आपण फॉल्टच्या प्रकारांचे उच्च स्तरीय वर्गीकरण पाहिले तर आपण असे म्हणू की काही स्ट्रक्चरल फॉल्ट आहेत स्ट्रक्चरल फॉल्टमध्ये ट्रेसिबिलिटी फॉल्ट असू शकतो प्रोग्रामर जेव्हा डिझाइन ची कोडिंग करीत होता तेव्हा त्याने डिझाइनविषयी गैरसमज करून घेतला किंवा कदाचित डिझाइनचा काही भाग सोडला किंवा थोड्याशा डिझाइनचा गैरसमज केला हे ट्रेसिबिलिटी फॉल्ट आहेत त्याचप्रकारे आपल्याकडे अल्गोरिथ्मिक फॉल्ट्स आहेत जेथे आपल्याला चुकीचे परिणाम अल्गोरिदम ची चुकीच्या पद्धतीने केलीली अंमलबजावणी किंवा कदाचित अपुरी कामगिरी अशा गोष्टी पाहायला मिळतात आणि आपण त्याचे वर्गीकरण करू शकतो एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सॉफ्टवेअर मध्ये विविध प्रकारच्या बग्सची संख्या खूप मोठी हजार ते दहा हजार च्या घरात आहे पण हार्डवेअर च्या बाबतीत फॉल्ट ची कॅटेगरी अतिशय लहान आहे फॉल्ट चे प्रकार कमी आहेत केवळ 4 प्रकार आहेत स्टक ऍट 0 स्टक ऍट 1 ओपन सर्किट शॉर्ट सर्किट म्हणूनच हार्डवेअर टेस्टिंग सॉफ्टवेअर टेस्टींग पेक्षा बरेच सोपे कार्य आहे कारण सॉफ्टवेअर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बग्स असू शकतात आणि या बग्स चे प्रकार असंख्य आहेत तथापि हार्डवेअरमध्ये आपल्याला माहित असते की बगच्या 4 किंवा 5 कॅटेगरीज असू शकतात आणि बगच्या प्रत्येक कॅटेगरी साठी आपण प्रभावीपणे टेस्टींग करू शकतो उदाहरणार्थ हार्डवेअरमध्ये स्टक ऍट 0 समस्या आहे कि स्टक ऍट 1 समस्या आहे हे तपासण्यासाठी टेस्टस आहेत तर हार्डवेअर टेस्टींग ही सहसा फॉल्ट बेस्ड टेस्टिंग असते जिथे आपण विशिष्ट प्रकारच्या समस्यांचे अस्तित्व तपासतो दुसरीकडे सॉफ्टवेअरमध्ये प्रत्येक टेस्ट केस अनेक प्रकारचे फॉल्ट शोधू शकते आणि आपण खरोखरच अशा टेस्ट केस ची रचना करू शकत नाही जी विशिष्ट प्रकारचेच फॉल्ट शोधण्याचा प्रयत्न करेल अशा परिस्थितीत आपल्याला मोठ्या प्रमाणात टेस्ट केस ची आवश्यकता लागेल येथे सॉफ्टवेअरमध्ये आपण बग कॅटेगरी ची पर्वा न करता डिझाइन केलेल्या टेस्ट केसेस पाहु आणि ते विविध प्रकारचे बग शोधू शकतात काही टेस्ट केसेस टेस्ट स्ट्रॅटेजि फॉल्ट बेस्ड आहेत आपण पुढे जाताना त्याकडे लक्ष देऊ इतर काही मूलभूत संकल्पना टेस्ट केस आणि टेस्ट सुईट टेस्ट केस टेस्ट डेटा आणि स्टेट या दोहोंचा एक मिलाप आहे स्टेट एक अशी अवस्था असते जिथे आपण टेस्ट डेटा लागू करतो आणि त्याचा काय परिणाम होतो याचे निरीक्षण करतो मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की टेस्ट केस सहसा फंक्शनालिटी योग्य प्रकारे काम करते का हे तपासण्याचा प्रयत्न करते आणि जसे आपण टेस्ट केस एक्झिक्युट करतो तेव्हा ते काही प्रॉब्लेम एलिमेंट्स आहेत का याचा शोध घेते प्रॉब्लेम एलिमेंट एक विधान फॉर लूप मधील विशिष्ट कंडिशन व्हाइल लूप मधील कंडिशन किंवा इफ स्टेटमेंट असू शकते आपण प्रोग्राममध्ये आवश्यक प्रकारच्या घटकांचा समावेश केला आहे की नाही ते तपासतो हा आपला टेस्टींग निकष आहे आपण ज्या घटकांना लक्ष्य करीत आहोत ती मग स्टेटमेंट्स असतील किंवा काही कंडिशन्स असतील ते सर्व व्यापले आहेत की नाही हे आपण तपासतो मी याचा देखील उल्लेख केला कि आपल्याकडे काही फॉल्ट बेस्ड टेक्निक्स सुद्धा आहेत आपण हे व्याख्यान इथेच थांबवू आणि पुढील व्याख्यानात चर्चा सुरू करु